नमस्कार या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि हे 12 मॉड्यूल शेवटचे मॉड्यूल आहे जे ऑसिलेटर आणि नॉईज आवाज आहे तर आत्तापर्यंत आपण ऑसीलेटर काय आहेत ते पाहिले आहे तर आपण पटकन आठवूया की ऑसीलेटर काय आहेत आणि ऑसिलेटर कोणत्या प्रकारचे आहेत आणि मग आपण पुढील व्याख्यान वर जाऊ या विशिष्ट कोर्ससाठी हे दुसरे शेवटचे व्याख्यान पुढील व्याख्यान आम्ही डेटा शीट पाहू आणि शेवटी आमच्याकडे रिकॉल लेक्चर असेल त्यानंतर काही प्रयोग केले जातील तर जर तुम्हाला आठवत असेल तर ऑसिलेटर काय आहेत आम्हाला माहित आहे की ऑसिलेटरला दोन गोष्टींची आवश्यकता होती ज्याला बरखौसेन निकष म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे लहान सिग्नल जे आउटपुट आहे जे आउटपुटमधून परत इनपुटला दिले जाते ते इनपुट सिग्नलच्या संदर्भात टप्प्यात असावे इनपुट सिग्नल 0 डिग्री असल्यास पहिली गोष्ट आहे आऊटपुट सिग्नल जे फीडबॅक नेटवर्कद्वारे इनपुटला अभिप्राय आहे ते देखील 0 अंश असावे दुसरी अट अशी होती की A चे मोड बीटा मध्ये मोड 1 पेक्षा मोठे किंवा समान असावे A म्हणजे काय तुमचा गेन फायदा आहे आणि बीटा तुमचे फीडबॅक नेटवर्क बरोबर आहे म्हणून जर आपण R आणि C चा वापर फीडबॅक नेटवर्क म्हणून केला तर आपण ऑसिलेटर डिझाइन करू शकतो ज्याचा वापर कमी फ्रिक्वेन्सीमध्ये केला जाऊ शकतो जर मी L आणि C वापरतो जे इन्डक्टर आणि कॅपेसिटन्स आहे प्रतिक्रिया म्हणून किंवा प्रतिक्रियाशील घटक तर आम्ही ऑसीलेटर डिझाइन करू शकतो जे उच्च फ्रिक्वेन्सीवर बरोबर काम करू शकतात हे आपण पाहिले आहे मग आपण पाहिले की क्रिस्टल ऑसीलेटर काय आहेत आणि कसे वापरले जाऊ शकतात क्रिस्टल ऑसिलेटर कसे आहेत आम्ही हे देखील पाहिले आहे की हा स्थिरता घटक क्रिस्टल ऑसीलेटरवर कसा परिणाम करतो जर तुम्हाला हार्टले ऑसीलेटर पटकन आठवत असेल तर हे आम्ही पाहिले आहे क्रिस्टल ऑसीलेटर आम्ही पाहिले आहे तर आम्ही UJT ऑसिलेटर आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण वक्र बरोबर पाहिले आहे आता आपण बघूया आवाज काय आहे म्हणून जेव्हा आपण आवाजाबद्दल बोलता तेव्हा आवाज हा विद्युत सिग्नलमधील अनियमित चढउतार असतो इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आवाज मोठ्या प्रमाणात बदलतो कारण ते अनेक भिन्न प्रभावांद्वारे तयार केले जाऊ शकते इलेक्ट्रॉनिक डिझाईनमध्ये मूलभूत मापदंडातील ध्वनीचा विचार केला जाणे हे सामान्यतः प्रणालीच्या एकूण कामगिरीवर मर्यादा घालते तर तुम्हाला सिग्नल दिसतो जर मला स्वच्छ सिग्नल हवे असेल तर मला सिग्नलमध्ये उजवीकडे विरूपण असेल जे विद्युत सिग्नलच्या अनियमित चढउतारांना कारणीभूत ठरू शकते आणि इलेक्ट्रिकल सिग्नलचा हा अनियमित चढउतार हा तुमच्या नावाच्या आवाजाशिवाय काहीच नाही या अनियमित चढउतारांना आवाज म्हणतात आणि हे अनेक वेगवेगळ्या प्रभावांद्वारे तयार केले जाऊ शकते जे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू की त्याचे अनेक प्रभाव काय आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारचे आवाज उद्भवू शकतात हे एक मूलभूत पॅरामीटर आहे ज्याचा विचार केला पाहिजे कारण आपल्याला शुद्ध योग्य सिग्नल मिळवण्यासाठी हा आवाज काढून टाकावा लागेल आपल्याला सिग्नलमधील अवांछित चढउतार काढून टाकावे लागतील जेणेकरून आपण इच्छित सिग्नल टिकवून ठेवू शकू आता सर्वसाधारणपणे आवाज अनेक घटकांद्वारे देखील तयार केला जातो आपण येथे हेलिकॉप्टर कारचा आवाज सायरन उजवीकडे गिटार रेडिओ रुग्णवाहिका रेसिंग कार आणि काय योग्य नाही ते पहा परंतु हे अनावश्यक संकेत ध्वनी प्रदूषणासाठी संकेत आहे यामुळे ध्वनी प्रदूषण होते त्याचप्रमाणे एका व्यक्तीसाठी आवाज हे इतर व्यक्तीसाठी मनोरंजन असू शकत नाही जर तुम्हाला ही विशिष्ट प्रतिमा दिसली जी खूप छान प्रतिमा आहे तर ती नियामक डॉट कॉममधील उपक्रमांकडून होती आणि आम्ही हे सिग्नल पाहतो की या विशिष्ट रेडिओ उजवीकडून निघणारा आवाज हा या माणसासाठी संगीत आहे तर या महिलांसाठी हा आवाज आहे म्हणून आपण पाहता आणि कोणत्याही परिस्थितीत आवाज हा वेगळ्या पद्धतीने कॉमिक पद्धतीने देखील परिभाषित केला जाऊ शकतो परंतु जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्सबद्दल बोलतो आम्ही फक्त ऐकू येत असलेल्या आवाजाबद्दल बोलत नाही परंतु विद्युत सिग्नल उपस्थित असलेल्या आवाजाबद्दल तर हा काही आवाज नाही जो हॉर्नचा आवाज आहे किंवा जो हेलिकॉप्टरचा आवाज आहे किंवा जो काही वाजवण्याचा किंवा लाऊडस्पीकर किंवा खूप जोरात संगीत आहे परंतु हे आवाज आहेत जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपस्थित आहेत आणि जेव्हा हा आवाज येतो तेव्हा आपण असे म्हणूया की जर माझ्या आजूबाजूला 100 लोक बोलत असतील तर मी काय बोलत आहे हे तुम्हाला समजत नाही तुम्हाला समजले पाहिजे सिग्नल काय आहे समजा मी आत्ता जे काही तुम्हाला शिकवत आहे ते सिग्नल योग्य आहे आणि मग माझ्या आजूबाजूला 100 लोक आहेत जे बोलत आहेत म्हणून तुमच्याकडून सिग्नल पुनर्प्राप्त करणे अवघड आहे जर मी असे म्हणतो की 100 लोक बोलत आहेत तो आवाज आहे आणि मी आत्ता तुम्हाला जे शिकवत आहे ते आहे सिग्नल मग तुम्हाला हा सिग्नल योग्य आवाजापासून पुनर्प्राप्त करावा लागेल म्हणजे तुम्हाला हा आवाज फिल्टर करावा लागेल आणि फक्त सिग्नल पुनर्प्राप्त करावा लागेल जेणेकरून तुम्ही ते स्पष्टपणे ऐकू शकाल तर हे फक्त एक उदाहरण आहे म्हणून जर आपण आधी जे पाहिले ते आपल्याला आठवत असेल तर आम्ही सिग्नल टू ध्वनी गुणोत्तर पाहिले आहे आणि आमचा विषय आहे CMRR बरोबर CMRR म्हणजे काय CMRR सामान्य मोड नकार प्रमाण आहे उच्च CMRR अधिक चांगले कार्यप्रदर्शन सिग्नल उच्च सिग्नल ते आवाज गुणोत्तर चांगले इलेक्ट्रॉनिक सर्किटचे कार्यप्रदर्शन म्हणून सिद्धांतात किंवा पटकन जर तुम्हाला आवाजाची व्याख्या करायची असेल तर तुम्ही असे म्हणू शकता की आवाज हा विद्युत सिग्नलमधील अनियमित चढ उताराशिवाय काहीच नाही विद्युतीय सिग्नल कोणत्या प्रकारचे आहेत विद्युतीय सिग्नलमध्ये कोणत्या प्रकारचे आवाज उपस्थित आहेत ते आता पाहू म्हणून जर तुम्ही स्लाइड पाहिली तर तुम्हाला दिसेल की आवाज हा पूर्णपणे अनियमित सिग्नल आहे तात्कालिक मूल्य किंवा वेव्हफॉर्मचा एक टप्पा कोणत्याही वेळी सांगता येत नाही आता बाह्य अंतर्गत आवाज काय आहेत आपल्याला बाह्य आवाज अंतर्गत आवाज दिसतो तर त्याच्या संबंधित निष्क्रिय घटकांपासून किंवा बाह्य स्त्रोतांद्वारे सर्किटद्वारे लादल्या गेलेल्या सुपर एम्पमध्ये वरच्या बाजूस आंतरिकरित्या आवाज निर्माण केला जाऊ शकतो तर ऑपरेशनल अॅम्प्लीफायरमधील प्रतिरोधक घटकांच्या मदतीने आवाज निर्माण केला जाऊ शकतो किंवा जेव्हा आपण बाह्य स्त्रोतांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटची रचना करतात बाह्य म्हणजे सर्किटवर लागू होणाऱ्या सिग्नलमध्ये उपस्थित असलेल्या आवाजाला किंवा सर्किटमध्ये दुस या माध्यमाद्वारे सादर केलेल्या आवाजाला जसे की सिस्टम ग्राउंडवर आयोजित केले गेले किंवा सिस्टममधील ट्रेस आणि घटकांमधून त्यापैकी एक अँटेना प्राप्त केला तर या आवाजामुळे आपण आपले जीवन कठीण करू नये तर समजा तुमच्याकडे हे सर्किट आहे तुमच्याकडे हे Op amp आधारित सर्किट आहे आपण फंक्शन जनरेटरकडून सिग्नल सादर करत आहात मग या बाह्य स्त्रोतापासून निर्माण होणारा हा सिग्नल या सर्किटमध्ये आवाज आणू शकतो Op amp स्वतःच अनेकांना संबंधित निष्क्रिय घटकांद्वारे निर्माण होणारा आवाज असतो परंतु फंक्शन जनरेटरमधून बाहेर पडणारा आणि op amp बरोबर ओळखला जाणारा बाह्य आवाज होण्याची शक्यता असते तर अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आता जेव्हा आपण अंतर्गत आवाजाच्या प्रकारांबद्दल बोलतो तेव्हा अनेक प्रकारचे अंतर्गत आवाज असतात आम्ही फक्त व्याख्या समजून घेऊ आणि आवाज ऐकण्यासाठी आपण फक्त एक उदाहरण पाहू जेव्हा आपण अंतर्गत आवाजाबद्दल बोलतो तेव्हा थर्मल आवाज लहान आवाज झगमगाट आवाज स्फोट आवाज आणि हिमस्खलनाचा आवाज ठीक आहे तर यापैकी काही किंवा सर्व आवाज डिझाइनमध्ये उपस्थित असू शकतात जे सिस्टमला ध्वनी घटक सादर करतात बहुतेक प्रकरणांमध्ये प्रभाव वेगळे करणे शक्य नाही परंतु सामान्य कारणे जाणून घेणे डिझायनरला डिझाइन ऑप्टिमाइझ करण्यास मदत करू शकते आवाजांच्या विशिष्ट बँडविड्थमध्ये आवाज कमी करणे तर काही आवाज प्रणालीमध्ये असू शकतो आणि यामुळे होणारा परिणाम काढून टाकणे शक्य होणार नाही कारण प्रणालीवरील आवाजाचा प्रभाव वेगळा असू शकतो परंतु जर आम्हाला माहित असेल की कमीतकमी व्याज दराच्या बँडमध्ये हे आवाज आहेत तर आम्ही फिल्टर पाहिले आहेत आणि आपण असे म्हणूया की हा बँड पास फिल्टर आहे हा आमच्या आवडीचा बँड आहे हा बँड आहे आमच्या हिताचे म्हणून कमीतकमी या विशिष्ट बँडमध्ये आम्ही डिझाइनला अशा प्रकारे ऑप्टिमाइझ करू शकतो की आवाज कमीतकमी असेल तर हे पुन्हा एकदा एक उदाहरण आहे की जो सर्किट डिझायनर आहे तो डिझाइनला ऑप्टिमाइझ करू शकतो जेणेकरून आवाज कमी होईल तर आवाजांचे प्रकार काय आहेत ते पाहूया पहिला आवाज थर्मल आवाज आहे तर हा आवाज चार्ज वाहकांच्या अनियमित थर्मल गतीमुळे निर्माण होतो सामान्यतः इलेक्ट्रॉन हे विद्युत वाहकाच्या आत आहे हे कोणत्याही लागू व्होल्टेजची पर्वा न करता घडते याचा अर्थ असा की आपण निरपेक्षपणे शून्य हालचाल असल्याचे पाहता थोडे गरम केल्याने इलेक्ट्रॉनची अनियमित चढउतार किंवा हालचाल होईल आणि जर मी जास्त उष्णता लागू केली तर ते आणखी अनियमित होते म्हणून इलेक्ट्रॉनची ही अनियमित गती यामुळे आवाज होईल आता विजेची घनता अंदाजे पांढऱ्या आवाजाच्या वारंवारता स्पेक्ट्रमच्या जवळपास आहे थर्मल आवाजामुळे RMS व्होल्टेज या समीकरणाद्वारे बँडविड्थ डेल्टा F वर प्रतिरोध R निर्माण करतो तुम्हाला समजावे लागेल किंवा तुम्ही हे समीकरण लक्षात ठेवावे आम्ही हे समीकरण काढत नाही पण शेवटी तुम्हाला हे समीकरण लक्षात ठेवावे लागेल तर आवाज व्होल्टेज हे 4 k B T R च्या मुळाशी गुणाकार डेल्टा F बरोबर आहे जेथे रेझिस्टरचा आवाज त्याच्या प्रतिकार आणि तापमानाच्या प्रमाणात असतो आणि प्रतिकार मूल्य कमी केल्याने थर्मल आवाज कमी होतो म्हणून जेव्हा आपण थर्मल आवाजाबद्दल बरोबर बोलतो तेव्हा तो वाहकांच्या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज असतो दुसरे म्हणजे जर आपण उष्णता अधिक वाढवली किंवा तापमान वाढवले तर आवाज वाढेल जर प्रतिकार मूल्य जास्त असेल तर आवाज वाढेल प्रतिकार मूल्य कमी केल्याने थर्मल आवाज कमी होईल आणि तुम्हाला हे समीकरण लक्षात ठेवावे लागेल आता आपण थर्मल नॉईस चे उदाहरण पाहू म्हणून जर मला एक उदाहरण दिले गेले जे खोलीच्या तपमानावर थर्मल नॉईस ची गणना 1 हर्ट्झच्या बँडविड्थसाठी आणि 50 ओमच्या प्रतिबाधासाठी करते हा प्रश्न आम्हाला दिलेली समस्या आहे तर आपण यावर उपाय कसा शोधू शकतो ते पाहूया आम्हाला माहित आहे की थर्मल नॉईस व्होल्टेज V द्वारे 4 k B T R च्या मुळाशी दिले जाते जेथे k बोल्टझमॅन कॉन्स्टंट आहे T 300 केल्विन आहे B 1 हर्ट्झ आहे R 50 ओम बरोबर आहे हे योग्य दिले आहे 1 हर्ट्झ दिले आहे 50 ओम दिले आहे बोल्टझमॅन कॉन्स्टंट म्हणजे काय हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि आम्ही म्हणालो खोलीचे तापमान आम्ही 27 अंश मानतो म्हणून 300 केल्विन जे आवाज व्होल्टेज होते ते काहीच नाही परंतु त्याच्या मुळाखाली आहे आपल्याला या चिन्हाचा वापर करण्याची गरज नाही जर तुम्ही फक्त मुळाखाली असे लिहा आणि नंतर x y z मूल्य लिहा म्हणून जेव्हा आपण हे चिन्ह येथे पहाल तेव्हा हे मुळाखाली आहे तर जे 4 च्या मुळाखाली आहे म्हणून 4 गुणाकार K आहे k बोल्ट्झमॅन स्थिर आहे तापमानात केल्विनमध्ये बँडविड्थमध्ये प्रतिकार उजवीकडे येथे पहा 4 k बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट तापमान बँडविड्थ प्रतिरोधक म्हणून जर मी हे लागू केले तर मी ही मूल्ये लिहिली तर मी आवाज व्होल्टेज शोधू शकेन जे 0 455 बरोबर आहे जे थर्मल आवाज आहे जे उत्पन्न होते या विशिष्ट समस्येमध्ये तर हे थर्मल आवाजाचे उदाहरण आहे आता शॉट नॉईज शॉट नॉईज नावाचा दुसरा आवाज पाहू तर शॉट नॉईज म्हणजे काय शॉट नॉईज शॉटकी आवाजाचा शॉट आहे याला क्वांटम नॉईज देखील म्हणतात तर शॉट आवाजाला शॉटकी आवाज किंवा शॉटच्या आवाजाला क्वांटम आवाज देखील म्हणतात हे कंडक्टरमध्ये वाहक चार्ज केलेल्या वाहकांच्या हालचालीतील अनियमित चढउतारांमुळे होते आपण जंक्शनवर संभाव्य शक्ती जंक्शन पासून संभाव्य शक्ती जर N आणि P असेल तर काय होईल चार्ज केलेल्या वाहकांच्या हालचालीमध्ये अनियमित चढउतार होते चार्ज वाहकांचा हा अनियमित चढउतार इलेक्ट्रॉन N P होल यामुळे आहेत तर काय होते की जेव्हा त्यांच्या हालचालीत अनियमित चढउतार होते यामुळे शॉटचा आवाज येईल शॉट आवाज नेहमी वर्तमान प्रवाहाशी संबंधित असतो आणि जेव्हा वर्तमान प्रवाह थांबतो तेव्हा तो थांबतो तर थर्मल आवाजासारखे नाही की जेव्हा आपण कोणताही वर्तमान अधिकार लागू करत नाही तेव्हाही तो तेथे असतो हा फक्त एक थर्मल आवाज आहे जो तापमानाच्या प्रमाणात देखील आहे परंतु शॉटचा आवाज तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा तेथे प्रवाहाचा प्रवाह असतो शॉट नॉइज तापमान शॉट आवाजापासून स्वतंत्र आहे स्पेक्ट्रली फ्लॅट आहे किंवा एकसमान पॉवर डेंसिटी आहे याचा अर्थ असा की जेव्हा या प्लॉट विरुद्ध फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट स्थिर मूल्य असते म्हणून जेव्हा आपण वारंवारतेच्या विरूद्ध शॉट नॉइज तयार करता तेव्हा आपल्याला आढळेल की त्याचे स्थिर मूल्य आहे शॉटचा आवाज कोणत्याही कंडक्टरमध्ये असतो म्हणून हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे चला पुढे बघूया जो आमचा फ्लिकर आवाज आहे आणि मग आपण स्फोट आवाज पाहू तर फ्लिकर आवाज काय आहे फ्लिकर आवाजाला 1f आवाज देखील म्हणतात त्याची उत्पत्ती ही भौतिकशास्त्रातील सर्वात जुनी न सुटलेली समस्या आहे ज्याची उत्पत्ती आम्हाला माहित नाही हे सर्व सक्रिय आणि निष्क्रिय घटकांमध्ये आहे हे अर्धसंवाहकांच्या क्रिस्टलीय संरचनेतील अपूर्णतेशी संबंधित असू शकते उत्तम प्रक्रिया ते कमी करू शकते तर याचा काय अर्थ होतो की जेव्हा आपण क्रिस्टलीय रचना पाहिली आहे स्फटिकाची रचना आपण सिलिकॉनमध्ये म्हणूया 100 पाहिले आहे ती एक ओरिएंटेशन योग्य क्रिस्टलीय रचना आहे परंतु स्फटिकाच्या रचनांमध्ये अपूर्णता असल्यास स्फटिकाची रचना कशी असते हे कदाचित आपल्याला माहित नाही असे होऊ शकते परंतु हे फक्त एक सिद्धांत आहे यामुळे फ्लिकर आवाजाची निर्मिती होऊ शकते परंतु क्रिस्टलीय रचना किंवा क्रिस्टलीय संरचनेतील अपूर्णता कमी करून सामग्रीची अधिक चांगली प्रक्रिया केल्यास फ्लिकरचा आवाज कमी होईल तर फ्लिकर आवाजाची काही वैशिष्ट्ये आहेत तर फ्लिकर आवाज यामुळे वारंवारता कमी होते बघा कारण जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी वाढवतो तेव्हा फ्लिकरचा आवाज कमी होतो त्यामुळेच f आवाजाने नाव 1 दिले जाते जसे आपण येथे 1 हे f आवाजाने पाहता हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये DC प्रवाहाशी संबंधित आहे अष्टकात किंवा प्रत्येक अष्टकात किंवा दशकात समान शक्ती सामग्री आहे स्फोट आवाज काय आहे तो आपण पुढे पाहू स्फोट आवाजामध्ये दोन किंवा अधिक स्तरांमधील अचानक संक्रमणासारखे असते हे सेमीकंडक्टर साहित्यामध्ये अपूर्णतेशी संबंधित आहे आणि जड आयन प्रत्यारोपण आहे आणि तेथे एक जड आयन इम्प्लांटेशन आहे जे तुम्हाला दिसेल किंवा तुम्हाला असे आढळेल की अनेक मायक्रो व्होल्ट्स अनेक मिलिसेकंदांपर्यंत टिकतात फोडण्याचा आवाज 100 हर्ट्झपेक्षा कमी दराने एक पॉपिंग आवाज बनवतो आपण पाहतो म्हणूनच तो फोडल्यासारखा दिसतो अगदी बरोबर तो पॉपिंग आवाज करतो आणि स्पीकर द्वारे वाजवले ते पॉपकॉर्न पॉपिंगसारखे वाटते आणि म्हणून पॉपकॉर्न आवाज देखील म्हणतात तर ते अपूर्ण अर्धसंवाहकाशी संबंधित आहे त्यात जड आयन प्रत्यारोपण आहे हे अचानक संक्रमणासारखे आहे आणि व्होल्टेज 100 मायक्रोव्होल्ट इतका जास्त आहे जो अनेक मिलिसेकंदांपर्यंत टिकतो म्हणून जेव्हा तुम्ही स्पीकर कनेक्ट करता आणि तुम्हाला 100 हर्ट्झच्या वारंवारतेच्या खाली 100 हर्ट्झपेक्षा कमी दराने पॉपिंग आवाज ऐकू येईल आणि त्याचा आवाज पॉपकॉर्न पॉपिंग सारखा असल्यामुळे त्याला पॉपकॉर्न आवाज असेही म्हणतात स्वच्छ उपकरण प्रक्रिया वापरून कमी स्फोट आवाज प्राप्त होतो आणि म्हणून स्फोट आवाज डिझाइनच्या नियंत्रणाबाहेर आहे आता आपण आणखी एक प्रकारचा आवाज करूया जो अवालांच हिमस्खलनाचा आवाज आहे तर अवालांच हिमस्खलनाचा आवाज काय आहे जेव्हा PN जंक्शन रिव्हर्स ब्रेकडाउन मॉडेलमध्ये चालवले जाते तेव्हा हिमस्खलनाचा आवाज तयार होतो जेव्हा रिव्हर्स ब्रेकडाउन मॉडेलमध्ये जनरेट केले जाते तर मजबूत रिव्हर्स इलेक्ट्रिक फील्डच्या प्रभावाखाली जंक्शन कमी होईल इलेक्ट्रॉनमध्ये पुरेशी गतीज ऊर्जा असते ते क्रिस्टल जाळीच्या अणूंना टक्कर देऊन अतिरिक्त इलेक्ट्रॉन जोडी तयार करतात तुम्ही पहाल की जेव्हा तुम्ही हा प्रदेश कमी करता तेव्हा इलेक्ट्रॉनमध्ये पुरेशी गतीज ऊर्जा असेल आणि क्रिस्टल्सशी टक्कर होईल कारण तुम्ही पाहू शकता की ते येथे इलेक्ट्रॉन क्रिस्टल्ससह टक्कर देत आहे आणि हे इलेक्ट्रॉनला पुढे उजवीकडे वळवते आणि अतिरिक्त इलेक्ट्रॉन होल जोडी बनवते या टक्कर पूर्णपणे अनियमित असतात आणि शॉट आवाजासारखी अनियमित करंट पल्सेस तयार करतात परंतु अधिक तीव्र जेव्हा रिव्हर्स ब्रेकडाउन मॉडेलमध्ये जंक्शनच्या क्षीण प्रदेशात इलेक्ट्रॉन आणि होल हिमस्खलनाच्या प्रभावासाठी पुरेशी ऊर्जा मिळवतात तेव्हा मोठ्या आवाजाच्या स्पाइक्सची अनियमित मालिका निर्माण होईल आवाजाच्या विशालतेचा अंदाज लावणे कठीण आहे कारण ते सामग्रीवर अवलंबून आहे म्हणून आपल्याला जे सापडले ते कमी जास्त आपण पाहता कमी अधिक प्रमाणात ते सेमीकंडक्टर साहित्यावर अवलंबून असते हे साहित्याच्या प्रकारावर अवलंबून असते फक्त थर्मल आवाज हे तापमानावर अवलंबून असतो आणि पुढे आम्ही शॉटचा आवाज पाहिला आम्ही स्फोट आवाज पाहिला आम्ही पॉपकॉर्नचा आवाज पाहिला आम्ही हिमस्खलनाचा आवाज पाहिला तर या विशिष्ट व्याख्यानाचा हा शेवट असेल जो आमचे व्याख्यान क्रमांक 12 ऑसीलेटर आणि आवाज आहे आता तुम्ही लोकांना समजले पाहिजे एकदा तुम्ही आवाजांचे प्रकार नेमके काय आहेत ते वाचले की हे आवाज नेमके कोठे निर्माण होतात ते समजून घ्या आणि तुम्ही ते कसे सोडवू शकता किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये आवाज असल्यास तुम्ही कसे शोधू शकता हा तुमचा गृहपाठ आहे आवाज कसा निर्माण होतो हे स्वतःच समजून घ्या तर पुढच्या वर्गात ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचा डेटा शीट पाहू आणि आम्ही डेटा शीटमध्ये काही पॅरामीटर्स पाहू या संपूर्ण कोर्समध्ये आधीच काही पॅरामीटर्सची चर्चा झाली आहे जेव्हा आपण डेटा शीट उघडता तेव्हा आपल्याला सापडेल ज्या पॅरामीटर्सची आम्ही आधीच चर्चा केली आहे ज्याचा डेटा शीटमध्ये उल्लेख आहे इतर काही अतिरिक्त पॅरामीटर्सवर आम्ही चर्चा करू आणि नंतर आमचे शेवटचे व्याख्यान होईल जे आमचे स्मरण व्याख्यान असेल ज्यात आम्ही वर्ग एक पासून आत्तापर्यंत जे काही केले असेल परंतु थोड्या वेगवान मोडमध्ये तर आतापर्यंत आम्ही जे काही केले ते सर्व तुम्हाला आठवत असेल त्यानंतर आमच्याकडे प्रयोग वर्ग असतील जेथे मी तुम्हाला ब्रेडबोर्डवर सर्किट कसे कार्यान्वित करावे आणि सर्किटचे काही निराकरण करण्यासाठी सिमुलिंक कसे वापरावे ते व्होल्टेज लागू करण्यासाठी आपण लायब्ररीतून घटक गोळा करू आम्ही हे घटक सर्किट तयार करण्यासाठी जोडू आणि आम्ही सिग्नल लावू आणि सिम्युलिंकमधील ऑसिलोस्कोप वापरून आउटपुटमध्ये काय बदल होतो हे तुम्हाला दिसेल जे फक्त सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे परंतु आम्ही ब्रेडबोर्डचा वापर करून ऑसिलोस्कोप फ्रिक्वेंसी जनरेटर आणि DC पॉवर सप्लाय वापरून अभ्यास करू आम्ही फक्त तीन उपकरणे वापरू आणि आम्ही ऑपरेशनल एम्पलीफायरशी संबंधित अनेक प्रकारचे सर्किट डिझाइन करू म्हणून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या हे विशिष्ट व्याख्यान वाचा आणि मी तुम्हाला पुढील व्याख्यानात भेटेन